तर गेल्या काही लेक्चर मध्ये आपण क्लॉक आणि डिझाइनमध्ये उद्भवू शकणार्या विविध वेळेच्या मुद्द्यांविषयी बोलत आहोत आणि काही अडचणी जसे की होल्ड टाईम स्क्यू सेटअप टाइम इत्यादी एक योग्य कार्य प्रणाली वापरून दूर करू शकतो आज या आठवड्यात आपण टाईमिंग क्लासर विषयावर चर्चा सुरू करणार आहोत टाईमिंग क्लासर म्हणजे आपल्याला काही गरजा आहेत जे स्पेसिफिकेशन्स मुळे येऊ शकतात आम्हाला कोणत्या प्रकारचे टाईमिंग वर्तन हवे आहे ते डिझाइन करीत असलेल्या सर्किटमधून काय हवे आहे हे शक्य आहे परंतु हे शक्य आहे की जेव्हा आपण नेट लिस्ट तयार केली आहे जेव्हा आपण ब्लॉक्स इंटरकनेक्शन नेट्स रोउटेड आहेत मग असे होऊ शकते की त्या टाईमिंग मुळे काही अडचणींचे उल्लंघन होऊ शकते टाईमिंग क्लासर स्पष्टपणे सांगते की कोणत्याही अडचणींचे उल्लंघन होत आहे की नाही हे द्रुत मार्गाने कसे मूल्यांकन करावे आणि जर आपण कोणतेही उल्लंघन पाहिले तर आपण शक्यतो काय उपाययोजना करू शकतो किंवा अवलंब करू शकतो जेणेकरून हे उल्लंघन टाळता येईल तरटाईमिंग क्लासर हा पुढच्या आठवड्यात आपला चर्चेचा विषय आहे तर जेव्हा चिपची लेआउट तयार होईल तेव्हा पहा म्हणून जेव्हा जेव्हा मी म्हणतो की चिपची लेआउट तयार केली जाते तेव्हा ती संपूर्ण बॅक एंड डिझाइन प्रक्रियेद्वारे होते तर तुम्हाला फ्रंट एंड डिझाईनमधून मिळालेल्या नेटलिस्टमधून आपण काही सर्किट विभाजन करू शकतो मग आपण शक्यतो फ्लोर प्लॅनिंग आणि प्लेसमेंट रोऊटिंग आणि नंतर अंतिम लेआउट करू शकतो हे चिपचे अंतिम लेआउट आहेत आणि लेआउटमध्ये 2 मर्यादा पूर्ण केल्या पाहिजेत पहिल्याला जयोमेट्रिक कॉन्स्ट्रईन्स म्हणतात याबद्दल आपण चर्चा करणार आहोत जयोमेट्रिक कॉन्स्ट्रईन्स सांगतात की या सेल्स अज्ञातपणे नॉन ओव्हरलॅपिंग केल्या पाहिजेत आणि त्या दरम्यान रौटबिलिटी साठी पुरेशी जागा असणे आवश्यक आहे जेव्हा आपण जयोमेट्रिक कॉन्स्ट्रईन्स सांगत असतो ते केवळ सेल्स किंवा ब्लॉक्स नसतात याचा अर्थ असा होतो की जेव्हा आपण चिपच्या अंतिम लेआउटचा विचार करतो तेव्हा अगदी लोवेस्ट लेव्हल वर जाऊ शकते आता चिपच्या अंतिम लेआउटमध्ये आमच्याकडे वेगळे लेअर आहेत जसे की आपल्याला आठवत असेल तर तेथे मूलभूत वैशिष्ट्ये आयताकृती प्रदेशांसारखी दिसतील आणि हे क्षेत्र पॉलिसिलिकॉन लेयर डिफ्यूजन लेयर मेटल चे विविध लेअरमध्ये अस्तित्वात असू शकतात तर शेवटी आपल्याकडे काही आयताकृती प्रदेश आहेत तर या लेअर मध्ये कॉन्स्ट्राइन्टसारखे असू शकते समजा माझ्याकडे दोन लाईन्स आहेत हे कदाचित एकमेकांशी समांतर असलेल्या आणि एकमेकांना जोडलेले आशा प्रकार चे प्रतिनिधित्व करेल तेथे 2 गोष्टी आहेत या लाईन्सची रूंदी किती आहे कारण या लाईन्सची रुंदी ही रेखांकन R1 आणि R2 बरोबर काय असेल याचा रेसिस्टंस ची मोजणी करेल दुसरे म्हणजे या 2 लाईन्समधील वेगळेपणा या 2 लाईन्सचे पृथक्करण या 2 कार्यरत वायरमधील कॅपेसिटन्स निश्चित करेल तर मुळात मी पूर्वीच म्हटल्याप्रमाणे जेव्हा आपल्याकडे लांब ट्रान्समिशन लिंक असते तेव्हा आरसी डीले चित्रात येतो आणि एल्मोर डीले मॉडेल सारखे हे डीले मॉडेल करण्याचे काही अंदाजे मार्ग आहेत तर त्याचप्रमाणे येथे देखील जेव्हा काही वायर घातल्या जातात तेव्हा तेथे काही RC डीले होऊ शकतात आणि हे डीले वायरच्या रुंदी लांबीवर अवलंबून असतात तर वायरची लांबी किती असेल आणि हे इतर समांतर वायरपासून कसे वेगळे केले जाईल जे इंटर वायर कॅपेसिटन्स ठरवेल तर हा पहिला प्रकारचा कॉन्स्ट्रईन्स आहे जयोमेट्रिक कॉन्स्ट्रईन्स आणि दुसरा प्रकारचा कॉन्स्ट्रईन्स आपण यापूर्वी बोललो आहे की जेव्हा आपल्याकडे सिस्टममध्ये हा स्टोअरेज सेल असेल तेव्हा फ्लिप फ्लॉप होईल किंवा लॅचस होतील तर या स्टोरेज घटकांमध्ये काही अंतर्भूत सेटअप आणि धारण आवश्यकता असतील तर सेटअप टाईम काय आहे ते तुम्हाला आठवते का जेव्हा जेव्हा क्लॉक एजेस येते तेव्हा त्यापूर्वी मी माझे इनपुट स्टेबल केले पाहिजे हा सेटअप टाईमआहे आणि होल्ड टाईम क्लॉक एजेस वरुन सांगते की मी माझा डेटा किती अधिक स्टेबल ठेवू शकतो अन्यथा फ्लिप फ्लॉप चुकीच्या पद्धतीने वागू शकते तर हा सेटअप आणि होल्ड टाइम ही स्टोरेज घटकांची वैशिष्ट्ये आहेत आणि हे असे काही आहेत जे डिझाइनर्सच्या नियंत्रणाखाली नाहीत डिझाइनर क्लॉकच्या ट्री वेगवेगळ्या लेआउटद्वारे क्लॉक स्क्यू नियंत्रित करू शकतो उदाहरणार्थ त्यामुळे आपण इतर टाईमिंगस नियंत्रित करू शकता पण हे सेटअप होल्ड टाइम्स या स्टोरेज साधनांची वैशिष्ट्ये आहेत तर या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी लक्ष्य केलेली एकंदरीत ऑप्टिमायझेशन प्रक्रिया मोठ्या प्रमाणात टाईमिंग क्लासर म्हणून ओळखली जाते आता आपण हे नंतर पाहूया की टाईमिंग क्लासर केवळ नेटलिस्ट कडे पाहत नाही तर जयोमेट्रिक आणि टाईमिंग कॉन्स्ट्रईन्स पूर्ण झाली आहे की नाही ते आपल्याला कळते तसेच आपल्याकडे टाईमिंग अवेर प्लेसमेंट आणि रोऊटिंग देखील असू शकते जेणेकरुन आपण प्लेसमेंट तयार कराल आपण अशी एक रोऊटिंग तयार करा की आपल्या अंतिम वेळेची कॉन्स्ट्रईन्स किंवा लक्ष्य गाठले जातात तेच आधुनिक आहे आपण उच्च परफॉर्मन्स चिप किंवा सर्किटच्या बॅक एंड डिझाइनसाठी आधुनिक डिझाइन फ्लो तयार करू शकता म्हणून टाईमिंग क्लासर बद्दल बोलले तर प्लेसमेंट आणि रोऊटिंग महत्त्वाचे पाथ्स बनवतात आता येथे तीन गोष्टी नक्कीच आहेत प्लेसमेंट ब्लॉकस कसे ठेवावेत जसे की सिग्नल डीले आमच्या आवश्यकतानुसार टाईमिंग कॉन्स्ट्रईन्स पूर्ण करेल ब्लॉक प्लेसमेंट एकदा अंतिम झाल्यावर आपण पाहू शकता आणि त्यानंतरच आपण काही वास्तविक आणि अर्थ अचूक अंदाज लावू शकतो आपण इंटरकनेक्शन डीलेस गेट डीलेस किंवा सेल डीलेस इत्यादी डीलेस चा अंदाज काढू शकतो परंतु एकदा हे पोसिशन्स निश्चित केली गेली नाही तर हे डीलेस देखील बदलू शकतात आणि आत्ताच मी म्हटलेले आहे की डीलेस म्हणजे वायर किती लांब आहे हेच कार्य करत नाही तर अतिपरिचित क्षेत्रामध्ये देखील असे आहे की इतर वायर कोणास समांतर चालू आहेत ते एकाच लेअरवर किंवा वेगवेगळ्या लेअरवर असू शकतात कॅपेसिटिव्ह इफेक्ट क्रॉस टॉक सारखे काहीतरी असेल ज्याबद्दल आपण नंतर चर्चा करू तर या सर्व गोष्टींची योग्य काळजी घेतली पाहिजे तर हे प्लेसमेंट आहे मग आमच्याकडे वेळेनुसार ड्रिव्हन किंवा टाईमिंग आवर रोऊटिंग आहे तर पुन्हा मेटल कनेक्शनचा वापर करून वेगवेगळ्या नेट्सचे लेआउट कसे करावे जेणेकरुन आमच्या सिग्नलमध्ये डीलेस आमच्या कॉन्स्ट्रईन्सनुसार किंवा आवश्यकतेनुसार अनुकूल असेल या प्लेसमेंट आणि रोऊटिंग नंतर काय होईल आम्हाला आढळले की काही डीले अद्याप पूर्ण होत नाहीत तर मग आपल्याला फयसीकल सिन्थेसिस नावाच्या एखाद्या गोष्टीकडे परत जावे लागेल तर आपण येथे काय करतो तर विविध टेकनिकस वापरतो म्हणून आपण यावर अधिक तपशीलाने नंतर चर्चा करणार आहोत विशिष्ट टेकनिकसची डीले कमी करण्यासाठी या टेकनिकसचा वापर केला जातो तर व्यापक दृष्टिकोन इतर बरेच आहेत मुख्य दृष्टीकोन येथे नमूद केले आहेत तर आपण ट्रान्झिस्टर किंवा गेट मोठा किंवा छोटा बनवू शकता याला साइझिंग असे म्हणतात म्हणूनच जर आपण ते मोठे केले तर डीले कमी होईल जर आपण हे छोटे केले तर डीले वाढेल म्हणूनच आपण एखाद्या पाथचा डीले कमी करू किंवा वाढवू इच्छित आहात यावर आपण ट्रान्झिस्टर किंवा गेट चे योग्य आकार घेऊ शकता हे पहिली टेकनिक आहे आणि जेव्हा आपण क्लॉक नेट डिझाइनवर चर्चा करताना बोललो तेव्हा आपण लांब वायर असल्यामुळे प्रोपोगंशन डीले जास्त असू शकतो म्हणून संपूर्ण प्रोपोगंशन डीले कमी करण्यासाठीत्या दरम्यान बफर घालणे चांगले आहे आणि तिसर्यांदा आपल्याला क्रिटिकल पाथ सह एक सर्किटचे पुनर्रचना करावी लागेल आपण हे कसे करू शकतो यावर नंतर आपण चर्चा करणार आहोत परंतु आपण हे सर्व टेकनिकस द्वारे सर्किटचा डीले कमी करू शकतो तर टाईमिंग क्लासर येण्याच्या मागील मुख्य प्रेरणा काय आहे आपण डिझाइनच्या पूर्वीच्या दिवसांमध्ये गेलो तर आपल्याला जास्त टाईमिंग लागण्याची काळजी नव्हती सर्किट योग्यरित्या कार्य करीत आहे की नाही याची आपल्याला सर्किटच्या कार्यक्षमतेबद्दल अधिक काळजी होती आणि मुख्य म्हणजे आपण सर्वात महत्वाचा घटक डीले म्हणू शकता त्या कालावधीत आपण अनेकदा इंटरकनेक्शनच्या डीले कडे दुर्लक्ष केले तर आपण काय म्हणतोय ते म्हणजे सिग्नल प्रोपोगंशन होण्यास डीले करणे ही मुख्य बाब होती एकूणच सर्किट डीले करण्यासाठी आणि त्या काळात आपण इंटरकनेक्शन वायरच्या डीलेकडे दुर्लक्ष केले होते कारण सेल प्लेसमेंट मुळे आणि रोऊटिंग मुळे सर्किट परफॉर्मन्स वर परिणाम झाला नाही कारण जेव्हा आपण सर्किटपरफॉर्मन्सचे मूल्यांकन केले तेव्हा आपण फक्त गेट्स डीलेबद्दल बोललो आपण इंटरकनेक्शन डीले बद्दल बोललो नाही तर वायर लहान आहेत की लांब आहेत हे फरक करत नाही आपण असे गृहित धरले की गेट्स डीलेच्या तुलनेत इंटरकनेक्शन डीले खूप कमी आहे पण त्यानंतर 1990 च्या दशकानंतर जेव्हा डेव्हिसेस कमी होऊ लागली एमओएस ट्रान्झिस्टरस आलेत याला स्केलिंग टेकनॉलॉजि म्हणतात तर येथे परिस्थिती बदलू लागली तर इंटरकनेक्शन डीले चा सापेक्ष परिणाम वाढू लागला आणि आज आपणास अशी स्थिती आहे की गेट किंवा सेल डीलेच्या तुलनेत इंटरकनेक्शन डीले चे वर्चस्व बनत आहे तर आकृती मध्ये पहाफक्त 2 गेट्स आहे 1 गेटचे आउटपुट दुसरा गेट चालवित आहे मग आपण काय मूल्यांकन करतो आपण पहिल्या गेटवर काही इनपुट लागू करीत आहोत हे मूल्यांकन करण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत थोड्या वेळाने दुसर्या गेटच्या इनपुटवर संबंधित मूल्ये किती वेळानंतर येत आहेत किंवा संपूर्ण डीले योग्य आहे आता 80s मध्ये परिस्थिती इनपुट डीले हा एकूण इनपुट डीले साठी सर्वात जास्त मोठे काँट्रिब्युटर होते ते लॉजिक गेट वापरून करता येते जवळजवळ या 85 टक्के डीले येथे काँट्रिब्युट करत होते आणि उर्वरित 15 टक्के डीले इंटरकनेक्शन मध्ये काँट्रिब्युट करत होते परंतु 90 च्या दशकाच्या मध्यभागी इंटरकनेक्शन चांगले होते कारण ते आदिक वर जाऊ लागले कारण वायर थीन होतात आणि गेट्स ही लहान होतात ते वेगवान बनतात तर आता येथे योगदान 50 टक्के आहे आणि तेथे 50 टक्के होते तर तर्कशास्त्राच्या आउटपुट डीलेचे अर्धे इनपुट इंटरकनेक्शन्स मुळे आणि अर्धे गेट डीले झाल्यामुळे होईल परंतु जेव्हा आपण सखोल सबमिक्रॉन टेकनॉलॉजि डोमेन मध्ये असता तेव्हा आपण पाहू शकता येथे परिस्थिती उलट झाली आहे आता परस्पर संबंधांमध्ये आम्ही अंदाजे 80 टक्के डीले किंवा त्याहूनही जास्त आणि गेटचा डीले फक्त २० टक्के आहे अशी अपेक्षा करतो म्हणून जसे की आपण आज उच्च कार्यक्षमता असलेल्या सर्किट डिझाइनमध्ये किंवा फयसीकल डिझाइनमध्ये परस्पर इंटरकनेक्शन्स मॉडेलिंग आणि मालमत्तेचे परस्पर संबंध जोडत आहात हे सर्वात महत्वाचे बनले आहे हे सर्वात महत्वाचे अधिकार आहे तर आज हिच परिस्थिती आहे आता सेटअप आणि होल्ड टाईम चा पुन्हा विचार करूया कारण आपण त्यानंतरच्या चर्चेत डीले संबंधित काही तर्क वापरू जेव्हा आपण क्लॉकिंगबद्दल चर्चा केली तेव्हा आपण काय चर्चा केली तेथे आपण म्हटले आहे की जेव्हा जेव्हा आपण सर्किट कॉम्पोनन्ट्स द्वारे प्रोपोगेशन डीले म्हणतो तेव्हातेव्हा आपण असे म्हणत असतो की तेथे काही स्टोरेज घटक आहेत चला माझ्याकडे सेटअप फ्लिप फ्लॉप रजिस्टर R1 आहे तर माझ्याकडे दुसरा सेटअप आहे फ्लिप फ्लॉप रजिस्टर R2 आहे आणि त्यामधे सर्किटचे कॉम्बिनेशन आहे तर एक क्लॉक आहे जे या दोन्ही रजिस्टरना फीड करत आहे तर आपण जे बोललो ते म्हणजे क्लॉकचा ठराविक कालावधी असतो आपण असे म्हणूया हा क्लॉक चा टाईम पिरियड आहे त्यास T म्हणा आता मी जे बोलत आहे त्याचा अर्थ असा आहे की या टाईम की अवलंबून असेल अर्थातच हे या कॉम्बिनेशन ब्लॉकच्या डीलेवर अवलंबून आहे चला आपण याला डेल्टा म्हणू तर ते डेल्टावर अवलंबून असेल हे सेटअप टाईमवरही अवलंबून असेल हे होल्ड टाईमवरही अवलंबून असेल कारण हे कॉम्बिनेशन सर्किट मोजण्यासाठी काही टाईम लागेल आणि त्यानंतर हा डेटा R2 च्या इनपुटवर उपलब्ध होईल मी क्लॉक लावू शकतो परंतु सेटअप कॉन्स्ट्राइन्ट असे म्हणतात की पुढच्या क्लॉकची एज येण्यापूर्वी मी थोडा किमान वेळ दिलाच पाहिजे त्यापूर्वी इनपुट स्थिर असणे आवश्यक आहे तर फक्त हा डेल्टाच नाही तर मला या सेटअप टाईम ला या एकूण T मध्ये जोडणे आवश्यक आहे आणि या घटकाची आवश्यकता फक्त इतकेच नाही की क्लॉकची एज आल्यानंतरही काही काळ इनपुट स्थिर ठेवणे आवश्यक आहे तर माझ्या एकूण क्लॉक कालावधीत केवळ डेल्टाच नाही तर सेटअप आणि होल्ड टाईम देखील असावेत अशा प्रकारे माझा एकूण क्लॉक कालावधी अगदी बरोबर जाईल ही आवश्यकता होती तर आपण वापरत असलेली टाईम ओप्टिमिझशन टूल्स या 2 कॉन्स्ट्राइन्ट पूर्ण करण्यासाठी वापरता येतील ते प्रोपोगेशन डीले समायोजित करण्याचा प्रयत्न करतात आता आपण सेटअप कॉन्स्ट्राइन्ट त्यास कधीकधी लॉंग पाथ कॉन्स्ट्राइन्ट म्हटले जाते पुन्हा फक्त हे काय म्हणते ते पाहू प्रत्येक स्टोरेज घटकाची किंवा रजिस्टरच्या बाबतीत क्लॉकच्या एजेस चा डेटा इनपुट स्थिर असणे आवश्यक आहे तर मग आपण याला लॉंग पाथ कॉन्स्ट्राइन्ट का म्हणतो कारण आपण येथे पाहत आहात आपण तेथे संबंधित चित्रात सांगत आहोत की येथे मिनिमम टाईम असणे आवश्यक आहे त्यापूर्वी डेटा स्थिर असणे आवश्यक आहे म्हणूनच कॉम्बिनेशन सर्किटचा वोर्स्ट केस मध्ये प्रोपोगेशन डीले होण्यास आवश्यक आहे म्हणूनच मी त्यास लॉंगेस्ट पाथम्हणतो आहे कॉम्बिनेशनल सर्किट असल्यामुळे काही पाथ छोटा असू शकतो उदाहरणार्थ माझ्याकडे असे सर्किट चालू आहे समजा असे म्हणू या की माझ्याकडे असे सर्किट आहे 2 आउटपुट आहेत डीले झाल्यावरच प्रथम आउटपुट तयार होते एकच गेट आहे परंतु दुसरे आउटपुट 3 गेट्सशी संबंधित डीलेनंतर तयार होते म्हणून येथे मी लॉंगेस्ट पाथ सांगत आहे ते दुसरे आउटपुट समतुल्य 3 गेटस डीले करतील तर मी ते विचारात घेणे आवश्यक आहे तर डेल्टाचे जास्तीत जास्त मूल्य किती आहे तर डेल्टाचे मूल्य ज्यावेळी आउटपुट निश्चित स्थिर होतील त्यावेळेस काय आहे कारण एका गेटच्या डीलेनंतर ते स्थिर होईल म्हणून डेल्टामध्ये लॉंगेस्ट पाथचा समावेश करणे आवश्यक आहे का म्हणून जेव्हा जेव्हा आपण सेटअप टाईमचा विचार करीत असतो तेव्हाच तो असतो आणि टाईम कॉन्स्ट्राइन्ट होल्ड करून तो आत का येतो तर होल्ड टाईम म्हणजे घटकाच्या एजेसवरुन डेटा स्थिर ठेवणे आवश्यक आहे हे आपल्याला सांगते की क्लॉकच्या एजेसवरुनही मी काही काळ डेटाbस्थिर ठेवला पाहिजे का कारण त्यापूर्वी जर इनपुट डेटा बदलला असेल तर कदाचित दुसर्या रजिस्टरने मागील अपेक्षा पूर्ण केली पाहिजे तर पुढच्या क्लॉकच्या सर्किट जाण्याऐवजी त्याच क्लॉक सायकल मधील डेटा बदलण्याची आवश्यकता आहे कारण रजिस्टरना क्लॉकच्या एजेसवर प्रतिसाद देण्यासाठी थोडा वेळ लागेल म्हणून जेव्हा जेव्हा क्लॉकची एजेस येते तेव्हा रजिस्टर त्वरित प्रतिसाद देत नाही यासाठी काही वेळ लागेल तर असे म्हणतात की यावेळी मिनिमम टाईम आऊटहोणे आवश्यक आहे आपण डेटा स्थिर ठेवणे आवश्यक आहे हा होल्ड टाईमआहे तर हे रजिस्टर विश्वासाने इनपुट डेटा रेकॉर्ड संचयित करू शकते जर इनपुट मीन टाईम बदलू लागला तर चुकीचा डेटा येऊ शकतो हा शॉर्ट पाथ म्हणून संबोधले जाते कारण शॉर्ट पाथ येथे समस्या निर्माण करू शकतात म्हणून आपण 2 प्रकरणांचा विचार करावा लागेल डेल्टा मॅक्स आणि डेल्टा मिन म्हणून जेव्हा आपण सेटअप टाईमबद्दल बोलता तेव्हा आम्हाला डेल्टा मॅक्सचा विचार करणे आवश्यक आहे तर आउटपुट स्थिर होण्यास जास्तीत जास्त वेळ कोणता असेल आणि त्या नंतर तुम्हाला P सेटअपचा अवधी द्यावा लागेल आणि t होल्ड म्हणतो की केवळ या डेल्टाचा कमीत कमी वेळ नाही कारण त्याच क्लॉक सर्किट हे रजिस्टर 2 वेळा आहे म्हणून मला या प्रकारचा टोलरन्स सहन करावा लागेल म्हणूनच याला लॉंग पाथ आणि शॉर्ट पाथ कॉन्स्ट्राइन्टस म्हणतात सेटअप आणि होल्ड कॉन्स्ट्राइन्टस मी जे काही बोललो आहे ते रीफ्रेश करण्यासाठी आम्ही हे सुनिश्चित केले की सिग्नल ट्रांसीशन्स खूप डीले होणार नाहीत आणि कॉन्स्ट्राइन्टस हा संपूर्ण चक्र कालावधी आहे किंवा कॉम्बिनेशन सर्किट डीलेच्या तुलनेत जास्त असणे आवश्यक आहे सेटअप टाईम हा नक्कीच क्लॉक स्क्यू असेल तर टायमिंग क्लोजरचे प्रारंभिक टप्पे सामान्यत सेटअप कॉन्स्ट्राइन्टसवर केंद्रित असतात तर हे काय करते ते एक सर्किट सेटअपची मर्यादा पूर्ण करते की नाही ते तपासेल तर मग हे करण्याची आपल्याला काय गरज आहे का आम्हाला कंम्बिनेशनल डीले t कोम्ब डीलेचा योग्य अंदाज लावण्याची आवश्यकता आहे कारण सेटअप आणि स्क्यू आधीच माहित आहेत मी हे गृहित धरत आहे तर ही प्रक्रिया पार पाडण्याची गरज आहे तर एकत्रित सर्किटवर प्रोपोगंशन करण्यासाठी सिग्नल ट्रांसीशन्स किती क्लॉक घेतील याचा अर्थ 1 स्टोरेज घटकापासून दुसर्यापर्यंत म्हणून रेजिटर टप्प्यात ठेवलेले आहेत आणि तेथे एकत्रित सर्किट आहेत ज्यात आम्हाला असा अंदाज असणे आवश्यक आहे की कंम्बिनेशनल सर्किटचा डीले कसा मिलेल म्हणून पुढील स्टोरेज घटकाच्या इनपुट वर पोहोचण्यासाठी आपण सिग्नल ट्रांसीशन्सस किती वेळ घेऊ शकता हे स्टोरेज घटकाच्या आउटपुटपासून आणि ही प्रक्रिया टेकनिक द्वारे केली जाते ज्यास स्टॅटिक टाइम अनालयसिस म्हणतात तर आपण यावर अधिक तपशीलवार चर्चा करू तरस्टॅटिक टाइम अनालयसिस मूलत 2 गोष्टी करते याची सुरुवात गेट्स किंवा ट्रान्झिस्टरच्या दिलेल्या नेटलिस्ट पासून होते तर दिलेली सर्किट नेटलिस्ट आणि ती सिग्नलच्या वास्तविक आगमन टाइम ची गणना करण्याचा प्रयत्न करते आपण नंतर याचा तपशील घेऊ आवश्यक आवाजाच्या टाइम वापरकर्त्याद्वारे आउटपुटच्या संदर्भात प्रदान केल्या जाऊ शकतात म्हणून आम्हाला प्रत्येक टर्मिनल किंवा प्रत्येक गेटसाठी त्यांची गणना करावी लागेल आता एकदा आपण हे केल्यावर आपण काहीतरी कॉल स्लॅक ओळखू शकता जे रॅट आणि एएटी मधील फरक आहे आणि ते वेळेचे उल्लंघन ओळखू शकते काही सेलसाठी आपल्याला आढळू शकते वास्तविक आगमन टाइम साठी आवश्यक टाइमच्या वेळेपेक्षा जास्त होत आहे तर तिथे वेळेचे उल्लंघन होते तर आपणास वेळेत काही प्रमाणात समायोजित करावे लागेल जेणेकरुन त्या वेळेचे उल्लंघन योग्यपणे केले जाईल तर प्रथम स्टॅटिक टाइम अनालयसिस दिसेल साधारणपणे सिग्नल ट्रान्झिशन्सचे डीले हे सर्वात वाईट मूल्ये म्हणून मॉडेल करतो आणि आपल्याला असेही दिसेल की त्यास फाल्स पाथ असे म्हणतात जे देखील मानले जातात फाल्स पाथ असे आहेत आपण पहा माझ्याकडे एक कंम्बिनेशनल सर्किट आहे म्हणून मी असे म्हणत आहे की आवश्यक असलेल्या मिनिमम क्लॉक च्या कालावधीसाठी किंवा जास्तीत जास्त क्लॉक च्या वारंवारतेचा अंदाज घेण्यासाठी मला सर्वात वाईट परिस्थितीतील डीले चा अंदाज घ्यावा लागेल हे मी सामान्यपणे स्टॅटिक टाईमिंग अनालयसिस वापरुन करतो आता मी सांगत आहे की कंम्बिनेशनल सर्किट मधील सर्वात लॉंगेस्ट पाथचा अर्थ सर्वात लांब डीले होण्याची आवश्यकता नाही कारण तेथे एक मार्ग असू शकतो परंतु सर्किट असे असू शकते की त्या मार्गाने कोणतेही संकेत जात नाहीत आम्ही पुन्हा काही उदाहरणे पाहू नंतर या पाथस ला फाल्स पथ म्हणतात तेथे एक पाथ आहे ज्या जेओमेट्रीकलली आपण पाहू शकता परंतु सिग्नल मूल्याच्या संदर्भात गेट्स अशा प्रकारे कार्य करतात की सिग्नल त्या लॉंगेस्ट पाथवर कधीच पसरणार नाही म्हणून जर आपण फाल्स पथ अग्रक्रम ओळखू शकलात आणि त्या विचारातून काढू शकत असाल तर आपले अनालयसिस बरेच जलद होऊ शकेल हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणून मी म्हटल्याप्रमाणे एकदा आपण आवश्यक आगमन वेळ आणि वास्तविक आगमन वेळेची गणना केली आहे सर्किट मधील प्रत्येक पॉईंट्स x हे गेटचे इनपुट दर्शवू शकते गेटचे आउटपुट काही पिन आपण या स्लॅकची गणना करू शकता तर एक पॉसिटीव्ह डीले म्हणजे आपला आवश्यक आगमन वेळ वास्तविक वेळेपेक्षा जास्त असतो म्हणजे तिथे टाईम चे उल्लंघन होत नाही परंतु जर रॅट लहान असेल तर याचा अर्थ असा आहे की हे नेगेटीव्ह आहे याचा अर्थ असा आहे की वेळेचे उल्लंघन आहे आता जर वेळेचे उल्लंघन होत असेल तर आपल्याला फयसिकल सिन्थेसीस च्या पुनर्रचनासाठी जावे लागेल जिथे आपण नेटलिस्ट सुधारित करतो जेणेकरून वास्तविक येण्याची वेळ कमी केली जाऊ शकते जेणेकरून हे स्लॅक मूल्य पुन्हा 0 किंवा पॉसिटीव्ह बनू शकेल आता असे काही मार्ग आहेत ज्याद्वारे आपण ते करू शकाल मी फक्त त्यापैकी काही गोष्टी स्पष्ट केल्या येथे सर्वात महत्वाची तंतोतंत देखभाल केली जाते की क्रिटीकल पाथ वर पडलेले गेट्स सिग्नलचा वेगवान प्रसार करण्यासाठी अपसाइझ केले जाऊ शकतात समजा इथे गेट आहे एक इन्व्हर्टर आहे इथे आणखी एक गेट आहे समजा हा तो मार्ग आहे ज्यामुळे समस्या निर्माण होत आहे ज्यासाठी स्लॅक मूल्य नेगेटीव्ह आहे तर आपण या मार्गावरील डीले कमी करण्याचा प्रयत्न करीत आहोत तर आपण हे कसे करू शकतो ते पाहू या या इन्व्हर्टरने आपण इन्व्हर्टरची सीएमओएस पातळी लक्षात घेतली तर ते फक्त पी टाईप आहे पीएमओएस ट्रान्झिस्टर हे एनएमओएस आहे तर इनपुट येथे येत आहे आउटपुट येथून जात आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे आणखी एक आहे तर आपला सर्किट यासारखा आहे कदाचित अन्य काही गेट चालवित असेल तर काही इतर गेट चालवित आहे म्हणून ते दुसरे काहीतरी चालवत असेल म्हणून आम्ही ज्या मॉडेलचे मॉडेल बनवितो ते म्हणजे आपण या इंटरकॉंनेकशन च्या लाईन असल्याचे पहाल येथे काही परललेल लाईन असतील तेथे एक कॅपॅसिटन्सस असेल गेट कॅपेसिटेन्स देखील असतील कारण हे शेवटी गेट ड्रायविंग आहे जर आपण गेट एमओएस ट्रान्झिस्टर बद्दल काही सांगाल तर असा आहे जो परललेल प्लेट कॅपेसिटर सारखा दिसतो वर गेट आहे आणि खाली सब्सट्रेट आहे लेअर साधारणपणे ग्राउंड आहे म्हणूनच आपण मॉडेल करू शकता ते असे आहे की जणू हे कॅपेसिटर चालवित आहे एक कॅपेसिटीव्ह लोडस आहे त्याचप्रमाणे जेव्हा मी म्हणतो की ही इतर गेट चालवित आहे तर येथे देखील खाली काही कॅपॅसिटन्सस असेल तर आपण त्यास C1 म्हणू म्हणून जेव्हा जेव्हा मी असे म्हणतो की गेटच्या आऊटपुट वरील सिग्नल 0 ते 1 पर्यंत जात आहे तर याचा अर्थ काय आहे ते सांगा याचा अर्थ असा की कॅपेसिटर या पाथद्वारे 0 ते उच्च व्होल्टेज चार्जिंग करीत आहे तर या प्रकारात ट्रांझिस्टर चित्राकडे येत आहे आणि त्याचप्रमाणे जेव्हा मी असे म्हणतो की या गेटचे आउटपुट 1 ते 0 पर्यंत जाईल म्हणजेच कॅपेसिटर आधीपासून चार्ज स्थितीत मध्ये होता 1 उच्च आहे त्याद्वारे सोडले जात आहे पाथ आता हा विसर्जन मार्ग अशा प्रकारचा असेल तर एकतर पीएमओएस ट्रान्झिस्टर किंवा एनएमओएस ट्रान्झिस्टर आयोजित केले जातील म्हणून जर मी फक्त युक्तिवादासाठी असे गृहीत धरले तर या 2 ट्रान्झिस्टरचे रेसिस्टन्स स्टेट्स असताना ते समान असतील तर चार्ज डिस्चार्जिंग डीले हे RC प्रॉडक्ट असेल ते आता ही पद्धत आपण एक ट्रान्झिस्टर वाढवत द्या पूर्वी माझ्या चॅनेल गेट कोणते चॅनेल अशाप्रकारे झाला वरील असे साधन वाढवत आहेत हे 1 टर्मिनल आहे हे 1 टर्मिनल आहे आता मी जे बनवितो त्यास मी दोनदा विस्तृत करतो मग मी त्यास विस्तृत केले तर काय होईल जर याचा रेसिस्टन्स R झाला तर हा रेसिस्टन्स 2 ने R होईल तर जर मी ट्रान्झिस्टर स्केल केले तर त्यास मोठे करून समजा 2 भागिले R R भागिले 2 म्हटले तर माझा डीले 2 भागिले RC होईल त्याचप्रमाणे जर मला डीले आणखी वाढवायचा असेल तर मी त्यास अरुंद बनवू शकेल तर फक्त ट्रान्झिस्टर स्केल करून आपल्याकडे ताराच्या वेगवेगळ्या विभागातील डीले नियंत्रित करण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो आपल्या पहिल्या मुद्याचा अर्थ असा आहे क्रिटीकल पाथ वर पडलेले गेट्स सिग्नलचा वेगवान प्रसार करण्यासाठी अपसाइझ केले जाऊ शकतात क्लॉकवर चर्चा करताना मी दुसरे मुद्दा बोललो मला पुन्हा एकदा ते पाहू द्या बफर लांबच्या क्रिटीकल वायरमध्ये घातल्या जाऊ शकतात समजा तेथे n लांबीची लांब वायर आहे एल्मोर डीले मॉडेलच्या संदर्भात आम्ही वितरित रेसिस्टंस आणि कॅपॅसिटन्स विचारात घेतल्यास डीले लांबीच्या चौकटीसाठी प्रस्तावित आहे तर असे म्हणू या हे कॉन्स्टंट आहे तर आम्ही काय म्हणतो आहे की सर्किट वेगवान करण्यासाठी प्रस्ताव असा आहे की ही होल्ड लाइन आहे आता तुम्ही त्या दरम्यान काही बफर घाला तर त्यास काही विभागांमध्ये खंडित करा असे समजू की तेथे m विभाग आहेत 1 2 आणि m पर्यंत तर आता प्रत्येक विभागाचा डीले किती होईल एकूण लांबी n होती म्हणून प्रत्येक विभागाची रुंदी असेल कारण मी बनवलेले असे अनेक तुकडे आहेत तर प्रत्येक विभागाचा डीले होईल आणि असे अनेक विभाग आहेत मी द्वारा समर्थित येथे डीले होईल जर आपण एक छोटी गणना केली तर ते होईल तर साधारणपणे डीले m वेळा कमी होतो म्हणूनच आपण पहा की या डीले कमी करण्यासाठी आपण यापैकी एक चांगला पाथ बफर आहे आपण किंमत देत आहोत हे बफरसाठी काही अतिरिक्त क्षेत्र आहे अर्थात हे आहे आपण या सर्किटला वेगवान बनविण्यासाठी थोडे हार्डवेअर गुंतवणूक करणे आणि तिसरे म्हणजे संपूर्ण खोली कमी करण्यासाठी आपण ज्या नेटलिस्ट ट्री ची पुनर्रचना करू शकता हे अगदी सोपे आहे मी एक अगदी साधे उदाहरण देत आहे समजा आपल्याकडे याप्रमाणे नेटलिस्ट आहे फक्त 4 इनपुट AND फंक्शन असे सांगा की जर इनपुट A BC आणि D असतील तर आउटपुट एबीसीडी आहे तर आपण मूलभूतपणे अशा प्रकारे पुनर्रचना करू शकता हे 2 कार्यशील समतुल्य आहेत तर येथे डीले 3 होता आता डीले 2 होता गेट्सचे 2 स्तर तर सर्किचा डीले कमी करण्याचा नेटिस्टची पुनर्रचना ही एक सोपा मार्ग आहे आता आपण इतर पध्दत नंतरही पाहूया नंतर आपण ज्या परिपत्रकाबद्दल चर्चा करणार आहोत त्या क्षेत्राचा डीले कसा वाढवू शकतो आणि होल्ड टाइम अडचणींच्या संदर्भात मी हे नमूद करतो की ही प्रारंभिक सिग्नल ट्रान्झिशन आहेत जी समस्या निर्माण करतात तर होल्ड टाइम अडचणींसाठी आम्ही यापूर्वीही चर्चा केली आहे की होल्ड टाइम मर्यादा सोडवण्यासाठी म्हणजेच आपण परवानगी योग्य कॉन्स्ट्राइन्टमध्ये आहात आपण हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की आपला कॉम्बिनेशनल सर्किट डीले नेहमीच धरून ठेवण्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे तसेच स्क्यू टाइम असणे आवश्यक आहे आणि हा कॉम्बिनेशनल डीले आता किमान संभवतः जास्तीत जास्त नाही संभाव्यत या बरोबरीपेक्षा मोठा आहे म्हणून किमान संभाव्य डीले हे सुनिश्चित करणे आवश्यक असलेल्या वेळेपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे तर या लेक्चरच्या शेवटी पोहचलो आहोत आपण पुढच्या लेक्चर मध्ये आपली चर्चा चालू ठेवतो